नमस्कार Embedded System Design with Arm या अभ्यासक्रमाच्या चोविसाव्या व्याख्यानात आपले स्वागत आहे आज आपण Serial Port Terminal Application शिकणार आहोत सेन्सर कसं काम करता हे बघण्या पूर्वी आपल्याला सेन्सर चि value कशी उत्पन्न होते हे माहिती असणे गरजेचे आहे यासंदर्भात आपण Coolterm नामक सिरीयल पोट टर्मिनल एप्लीकेशन बद्दल चर्चा करणार आहोत याचा इतरही ठिकाणी उपयोग करतात पण आपण या लेक्चरमध्ये CoolTerm शिकणार आहोत आणि त्याचा प्रात्यक्षिकही बघणार आहोत जर आपण Aurdino बोर्ड वापरला तर त्याला एक सिरियल मॉनिटर असतो आपल्याला फक्त एक connection object तयार करावा लागतो आणि त्याच्या द्वारे आपण थेट print करू शकतो पण STM बोर्ड वरती मात्र हे शक्य नाही त्याच्यासाठी आपल्याला ती value कोणत्यातरी हायपर टर्मिनल वर प्रिंट करावी लागेल हा सेन्सर चा डेटा connection आणि noise वर अवलंबून आहे कारण आपल्याला सेंसर ची value पण चेक करावी लागेल म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला त्या sensor कडून कोणती व्हॅल्यू येते आहे हे तपासणे आवश्यक आहे हि value स्क्रीनवर प्रिंट होईल आपल्या संगणकाच्या स्क्रीनवर ही value प्रिंट करायला आपल्याला एक कम्युनिकेशन चैनल लागेल हे communication channel डिव्हाइस येथे STM board वरून PC कडे जाणे आवश्यक आहे PC आणि microcontroller मध्ये एक serial coomunication link चा वापर करून डाटा mictocontroller कडून PC कडे पाठवल्या जाईल आपण microcontroller USB केबल द्वारे connect करणार आहोत आणि त्यानंतर PC सोबत कनेक्शन स्थापित करणार आहोत आणि नंतर पीसी स्क्रीन वर आपण ती व्हॅल्यू प्रिंट करू CoolTerm किंवा Teraterm सारख्या सॉफ्टवेअर tool चा वापर करून आपण connection स्थापित करू शकतो आणि डेटा स्क्रीनवर प्रिंट करू शकतो चला ते बघू या कसं ते तुम्हाला माहिती आहे हायपर टर्मिनल काय आहे हे एक सॉफ्टवेअर tool आहे जे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप आणि मायक्रोकंट्रोलर मध्ये serial communication स्थापित करू शकत काही उदाहरणे बघायची तर एक CoolTerm आहे आणि दुसरं TeraTerm आपण CoolTerm वापरणार आहोत आपल्या प्रात्यक्षिक मध्ये हे गरजेचे आहे की एक हायपर टर्मिनल तुमच्या संगणकात इन्स्टॉल असावा याचा वापर आपण microcontroller सोबत serial data communication स्थापित करायला करू हे hyper terminal connection आपण USB port वापरुन करणार आहोत आपण पहिले microcontroller ला आपल्या पीसीPC सोबत USB वापरुन कनेक्ट करू मग आपण एक हायपर टर्मिनल वापरु ज्याचा baud rate त्या पोर्ट सारखा set केलेला असेल ज्याद्वारे मायक्रोकंट्रोलर पीसी सह कनेक्ट केलेला आहे आपल्याला पोर्ट तपासण्याची गरज आहे कारण तेथे अनेक पोर्ट असू शकतात तुम्ही CoolTerm खूप ठिकाणांवरून डाऊनलोड करू शकता मी आपल्याला यातील दोन ठिकाणं सांगितलेली आहेत ही file extract करून तुम्हाला CoolTerm exe नावाची फाईल मिळेल जिचा उपयोग तुम्ही PC किंवा लॅपटॉप आणि STM32 kit मध्ये कम्युनिकेशन स्थापित करण्यासाठी करू शकता आता आपण CoolTerm चे सेटिंग कसे करतात ते बघणार आहोत Hyper terminal software वर व्यवस्थित सेटिंग करणं खूप महत्त्वाच आहे डिफॉल्ट सिरीयल कॉन्फिगरेशन 9600 baud rate an 8 bits आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बदलू शकता लक्षात ठेवा हे setting CoolTerm वापरण्यापूर्वी करणे गरजेचे आहे CoolTerm उघडल्यावर तुम्हाला छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे स्क्रीन दिसेल आणि नंतर तुम्हाला ह्या ऑप्शनवर जायचं आहे या ऑप्शन वर गेल्यावर तुम्हाला port comm11 दिसेल या प्रात्यक्षिक करता 11 आहे पण हे तुमची मशीन कोणत्या पोर्टल ला कनेक्टेड आहे याच्यावर अवलंबून आहे तर कृपया खात्री करुन घ्या की आपण ते तपासले आहे आणि त्यानुसार त्या विशिष्ट कॉम पोर्टशी कनेक्ट आहात आणि हे 9600 आहे आणि कॉन्फिगरेशनसाठी दाबा कूलटर्म वापरण्यापूर्वी हे कॉन्फिगरेशन नक्की केल्याचे सुनिश्चित करा तर आपण हे उदाहरण प्रिंट करणार आहोत मी पुढच्या एका व्याख्यानात आपल्याला हे एका दुसऱ्या sensor सोबत कनेक्ट करून प्रिंट करून दाखवणार आहे आपण एखादा कोड लिहून सिरीयल कम्युनिकेशन करू येथे हे सीरियल कम्युनिकेशन serial PC USBTX आणि USBRX या ऑब्जेक्टचा वापर करून केले जाईल आपण येथे फक्त काही व्हॅल्यू मायक्रो कंट्रोलर वर प्रिंट करत आहोत पण सर्वसाधारणपणे आपण काय करणार आहोत आपण सेन्सर व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत अशावेळी आउटपुटमध्ये वाढ होईल आता मी तुम्हाला configuration कसं करायचं ते दाखवणार आहे मी CoolTerm पूर्वीची इन्स्टॉल केलेले आहे तुम्ही ते disconnect करू शकता आणि पुन्हा कनेक्ट करू शकता तर एक सेकंड मी पहिले तुम्हाला कनेक्शन करून दाखवते आहे मी हे compile करणार आहे आणि तुम्हाला पहिले शिकवलय कोड कसा dump करायचा मी डाउनलोड फोल्डरमध्ये जात आहे जेथे कोड उपलब्ध आहे आणि यामध्ये मी हा dump करणार आहे मी पहिले डिस्कनेक्ट करणार आणि मग पुन्हा कनेक्ट करणार आहे तुम्ही बघू शकता आपण LDR ची व्हॅल्यू print करत आहोत मी काय कनेक्शन केले ते मी तुम्हाला दाखवणार आहे LDR वर काही व्हॅल्यू प्रिंट होते आहे analog pin वरून ही value येते आहे आणि मग analog च डिजिटल मध्ये रूपांतर होऊन आपल्याला digital value दिसते आहे आता मी आपल्याला कनेक्शन डायग्राम दाखवणार आहे हा LDR आहे आणि आपण बघू शकता connection केलेल आहे आपण नंतर LDR विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत LDR चा एक पॉईंट Vcc ला जोडला आहे आणि दुसरा resistance द्वारे ground ला जोडला आहे हे आपण केले आणि आपण पाहिले की आपल्याला काय value प्राप्त होते आपल्याला दिसेल की या A1 पिनमध्ये एनालॉग इनपुट मिळाला आहे येथे A1 पिन वर एनालॉग इनपुट मिळाला आहे आता मी हळू हळू या LDR मध्ये bright light टाकणार आहे मी लाईट दूर करते आणि तुम्हाला स्क्रीन दाखवते जेथे तुम्हाला दिसेल value चेंज होते आहे मी डाटा क्लिअर केला आहे आणि मी तुम्हाला स्क्रीन दाखवते आहे बघा 1 प्रिंट होतो आहे डिजिटल आउटपुटची कमाल value 0 ते 1 आहे म्हणून हे हळू हळू 1 प्रिंट करीत आहे आता मी light काढून घेते आता कोणती value प्रिंट होते आहे आता 0 8 प्रिंट होते आहे म्हणजे value 1 वरून 0 8 वर गेली आता मी तिथे हात ठेवते बघा कोणती व्हॅल्यू प्रिंट होते ते आता 0 6 value print होते आहे व्हॅल्यू हळूहळू कमी होत चालली आहे आता मी अजून थोडा हात त्याच्या समोर धरते आता व्हॅल्यू 0 4 झाली आहे आणि जर मी हात पूर्णपणे लाईट समोर ठेवला तर तुम्हाला दिसेल व्हॅल्यू कमी होऊन 0 2 झाली आहे आज आपण CoolTerm वापरून microcontroller सोबत कनेक्ट करायला शिकलो आपल्याला जि value microcontroller कडून मिळते आहे ती value आपण PC वर डिस्प्ले करायला शिकलो त्यापूर्वी मी तुम्हाला याचा code दाखवला तुम्हाला खूप code सापडतील ते तुम्ही कसे डाऊनलोड कराल आणि ते STM बोर्डवर कस टाकाल हे देखील शिकवलं पहिले तुम्हाला हे कनेक्शन serial PC USBTX आणि USBRX वापरून करायचा आहे आपण येथे analog व्हॅल्यू read करत आहोत आपण येत्या आठवड्यांमध्ये वेगवेगळे sensors वापरून खूप analog values वापरणार आहोत किंवा read करणार आहोत आपल्याला CoolTerm ची गरज sensor output बघायला लागू शकते धन्यवाद